नमस्कार सर्विस मार्केटिंग च्या या सत्रात आपले स्वागत आता आपण पाठ क्रमांक २४ बाबत चर्चा करणार आहोत जो वितरण व्यवस्थेतील वादाच्या व्यवस्थापनाबाबत आहे अर्थात वितरण व्यवस्थेमधील वादाची करणे आणि सहकार्याची रणनीती याचा देखील येथे समावेश होतो तर वितरण व्यवस्थेमधील वादाची कारणे काय आहेत एक कारण म्हणजे ध्येयाबाबतचा संघर्ष वितरण प्रणाली मधील संदिग्धता गुणवत्ता आणि सातत्य यावरील नियंत्रण वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि नियंत्रण यांच्या मधील तणाव म्हणून आता आपण वितरण प्रणाली अधिक विस्तृतपणे पाहू तर वितरण प्रणाली मधील वादाची कारणे कोणती आहेत ते पाहू ज्यामुळे आपल्याला त्यांचे व्यवस्थापन करता येईल सर्वप्रथम आपल्याला वितरण प्रणाली मधील वादाची संभावित कारणे समजून घ्यावी लागतील कंपनीच्या ध्येयाबाबत चा विसंवाद देखील वितरण प्रणाली मधील वादाच्या संभावित कारणांपैकी एक आहे जसे कि व्यवसाय प्रमुखाची योजना हि बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी कमी नफा कमवत अधिक मोठया प्रमाणात सेवा देण्याची असेल वितरण प्रणाली मधील वितरक मात्र कमी सेवा विकून अधिक चा नफा कमविण्याच्या प्रयत्नांमध्ये असू शकतात व्यवसायाची ध्येय धोरणे निश्चित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे आणि त्याचे अनुसरण कोणी करावे यासंदर्भात वाद असू शकतो त्यानंतर वितरण प्रणाली मधील संदिग्धता हे देखील एक कारण आहे जर व्यवसायाच्या प्रमुखाने तपशिलांकडे पुरेसे लक्ष दिले नाही तर फ्रेंचाइझी च्या जाहिरात आणि विस्तारन कार्याचा खर्च कोणी द्यायचा तसेच त्यांच्या प्रशिक्षण विकास कार्य आणि बाजारातील संशोधनाच्या बाबतीत देखील संदिग्धता निर्माण होऊ शकते यानंतर बारी येते ती गुणवत्ता आणि सातत्य यावरील नियंत्रणाची व्यवसायातील मध्यस्थ त्यांच्या स्वतःच्या कल्पना वापरून मुक्तपणे त्यांचा फ्रँचायझी असलेला व्यवसाय चालविण्याचा पर्याय निवडू शकतात तसेच फ्रँचायझी धारकांना व्यवसायाच्या प्रमुखां मार्फत होणारे नियमित मूल्यमापन पुनरावलोकन पारितोषिक किंवा शिक्षा देणे तसेच इतर शिस्तबद्ध तपशील यासारख्या बाबी त्यांच्या व्यवसाय स्वातंत्र्याचे उल्लंघन केल्यासारख्या वाटतात त्याबद्दल त्या फ्रँचायझी धारकांना राग येतो व ते वैतागतात आणि अश्या परिस्थितीमुळे परस्पर विवादास्पद वर्तणुकीला चलाना मिळते सक्षमीकरण आणि नियंत्रण यामधील मधील तणाव गुणवत्ता आणि सातत्य कायम राखण्यासाठी व्यवसायाच्या प्रमुखाने फ्रँचायझी च्या व्यवसायिक प्रक्रियांवर कडक नियंत्रण ठेवले पाहिजे किंवा त्यांना अश्याप्रकारे सक्षम केले पाहिजे जेणेकरून ते व्यवसाय प्रमुखाची भूमिका समजून घेतील आणि त्यांच्या सारखाच शिस्तबद्ध तपशील बनवतील व नवीन कल्पना आणि सुधारणा व्यवसाय प्रमुखाला सुचवत स्वयंशिस्तीने व्यवसायाच्या कामाला लागतील म्हणून कायमच फ्रँचायझीं धारकांचे सक्षमीकरण आणि त्यांच्यावरील नियंत्रण या दोन्ही प्रक्रियेमध्ये तणाव असतो या पैकी कोणती एक गोष्ट येथे असायला पाहिजे या दोन्ही मधील माध्यमार्गाची येथे गरज आहे आता कोणत्याही विवादाचे मूलभूत कारण म्हणजे व्यक्तीमधील स्वतःच्या ध्येयपूर्ती बाबत असलेली अतिरिक्त संलग्नता आणि इतरांच्या ध्येय पूर्ती बाबत असलेली निरपेक्षता या दोन्ही माप दंडांच्या आधारे खालील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विविध विवाद हाताळण्याच्या वृत्ती तयार केल्या जावू शकतात म्हणून येथे एक्स अक्षावर आपल्याला असणारी इतरांबाबतची चिंता दर्शिविली आहे आणि वाय अक्षावर आपल्याला असणारी स्वतः बाबतची चिंता दर्शिविली आहे आता संबंधित आकृतीनुसार आपल्याकडे या चौकोनामध्ये चार कोपऱ्यांवर चार वृत्ती दिल्या आहेत अशाप्रकारे आपण आपल्याला स्वतःबद्दल असणारी जास्त चिंता आहे किंवा कमी चिंता दिसत आहेत तसेच आपल्याला इतरांसाठी असणारी जास्त चिंता आणि कमी चिंता देखील दिसत आहेत अश्या परिस्थितीमध्ये जर स्वतची चिंता जास्त असेल आणि इतरांची चिंता कमी असेल तर ती स्पर्धा करण्याची वृत्ती आहे जी दीर्घकाळात दोन्ही कंपन्यांसाठी हानिकारक असू शकते पुढे जर स्वतची चिंता कमी आहे आणि इतरांची चिंता देखील कमी आहे तर याचा अर्थ ते समस्या टाळत आहेत शक्य होईल तेवढ्या प्रमाणात अश्या बाबी टाळत विवाद टाळण्याचा प्रयत्न करत आहेत यानंतर इतरांची चिंता जास्त असणे आणि स्वतःबद्दलची चिंता कमी असणे याचा अर्थ असा की तुम्ही इतर पक्षांना सामावून घेत आहात समोरील पक्षाच्या मागण्यांना समजावून घेत आहात आणि अखेरीस जेंव्हा आपल्याला स्वतःबद्दल जास्त चिंता आहे आणि इतरांसाठी देखील जास्त चिंता आहे तर मग अश्यावेळी आपण सहकार्याच्या पातळीवर असतो आणि ब्लु ओशन प्रकारच्या रणनीती नुसार अश्याच प्रकारच्या दोन्ही बाजूंच्या विजयाच्या परिणामाची अपेक्षा येथे केलेली आहे परंतु जर दोन्ही अक्षावरील उच्च प्रकारच्या धोरणापर्यंत पोहोचणे अवघड असेल तर दोन्ही पक्ष तडजोडीचा मार्ग स्वीकारू शकतात म्हणजे ते इतरांसाठीची चिंता माध्यम प्रमाणात करत स्वत करिताची चिंता देखील मध्यम प्रमाणात करत सामोपचाराने व तडजोडीच्या मार्गाने कार्य सुरु ठेवावे तर विवाद असणाऱ्या पक्षांचा हेतू कोणता असावा जर त्यांनी इतरांच्या कल्याणकडे दुर्लक्ष करत स्वतच्या कल्याणाचे ध्येय ठेवले तर ते दोन्ही पक्ष एकमेकांशी स्पर्धा करतील व या स्पर्धेचा लाभ घेत त्यांचे ग्राहक अतिरिक्त फायदा मिळविण्याचा प्रयत्न करतील व दोघांच्याही व्यवसायाचे नुकसान होईल दुसरीकडे जर त्यांनी एकाच वेळी त्यांच्या स्वतच्या कल्याणाची काळजी घेत आणि इतर पक्षाच्या कल्याणाची देखील काळजी घेतली तर तो दोन्ही बाजूंचा विजय असेल येथे दोन्ही पक्ष शांततापुर्वक परस्पर सहकार्याने नफा कामविण्याकरिता मूल्यवान सेवा प्रदान करू शकतात तडजोडीची पातळी दोन्ही पक्षांना अंशतः आनंदी आणि अंशतः दुःखी करते सहकार्याच्या प्रसंगी सहकाऱ्याला व्यवसायातील भागीदार समजले जाते अश्याप्रकारे आपल्याकडे सहकार्यासाठीची धोरणे आहेत जे कि उद्दीष्टांकरीताची परस्परांशी हातमिळवणी करणे आहे एकमेकांसोबत सल्लामसलत सहकार्य आणि सहनिश्चिती करणे आहे आणि सहाय्य करणे हे आहेत तर सहकार्यासाठीची हि तीन धोरणे आहेत आता पहिले धोरण हे व्यवसाईक उद्दीष्टांकरीताची हातमिळवणी करणे हे आहे व्यवसाय प्रमुख आणि त्याचा सहकारी विपणन संशोधनावर आधारीत समान व्यावसायिक उद्दिष्टांकरिता एकमेकांशी हातमिळवणी करू शकतात आणि नंतर त्या उद्दिष्टांना बांधील राहू शकतात सहकाऱ्यांना हे समजू शकते कि गुणवत्ता सातत्य आणि उत्पादकता यांचे व्यवस्थापन तेंव्हाच होऊ शकते जेंव्हा त्यांचे मापन केले जाते त्यानुसार व्यवस्थापन प्रक्रिया हि सहकाऱ्यासोबत असलेल्या ठरावाचा भाग असणे आवश्यक आहे तथापि या मूल्यमापना नंतर आपल्या सहकाऱ्यास प्रामाणिक चुका आणि अपेक्षित काम न केल्याबद्दल शासन देण्याऐवजी विशिष्ट दर्जा प्राप्त करण्यासाठीच्या मदतीचे कार्य करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे सहकाऱ्यांना प्रोत्साहन आणि पुरस्कार दिल्याने सहकारी प्रमुख कंपनीस उच्च सेवा मानके साध्य करण्यात दीर्घकाळ मदत करू शकतात सल्ला सहकार्य आणि सह निश्चिती त्यांनी शक्य तितके सर्व निर्णय सहकार्यांशी सल्लामसलत करून घेणे आवश्यक आहे जेणेकरून सर्व पक्ष संयुक्तपणे निर्णयामध्ये सहभागी होतात आणि त्यासंबंधी कार्य चालू करतात अश्याप्रकारे एकाच वेळी अनेक संदिग्धता आणि विवाद संपुष्टात येऊ शकतात दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी एकमेकांच्या कार्यकारिणी मध्ये बसू शकतात अखेरीस हे सहकार्य एक प्रकारचे निर्देशन आहेज्यामध्ये व्यवसायाचे कर्णधार म्हणून व्यवसाय प्रमुखांनी विपणन संशोधन जाहिरात आणि विस्तारणाकरिता गुंतवणूक करत आणि फ्रेंचाइजी धारकांना व्यावसायिक प्रक्रिया सातत्याने चालविण्याकरिता आवश्यक असलेल्या संसाधनांमध्ये मदत केली पाहिजे उदाहरणार्थ वाहतूक कंपन्या त्यांच्या एजंटना व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी तिकीट काढण्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देतात यानंतर आपण पाठ क्रमांक २५ मॅनेजींग डिमांड अँड कॅपॅसिटी कडे जाऊ आपण हे सत्र येथे संपवू आणि मी अशी अपेक्षा करतो कि आपल्याला हा पाठ समजण्यास मदत झाली आहे